इलेक्ट्रिक फिल्ड ड्यू टू अ चार्जड डिस्ट्रिब्युशन मागच्या लेक्चरमध्ये आपण चार्जेस मुळे आणि चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेली इलेक्ट्रिक फिल्ड यांच्या बद्दल चर्चा केली खरेतर चार्ज q वरील बल काढत असताना आपण चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेल्या इलेक्ट्रिक फिल्ड चे देखील मोजमाप केले आहे कारण जर मी q1 घेतले तर तेथे इलेक्ट्रिक फिल्ड तयार होते तर या लेक्चरमध्ये आपण काही आणखी इलेक्ट्रिक फिल्ड मोजमापाचे उदाहरणे घेऊयात मी दोन उदाहरणे घेणार आहे आणि ते दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा वापर भविष्यामध्ये होणार आहे उदाहरण एक मध्ये मी इलेक्ट्रिक डायपोल मुळे असलेली इलेक्ट्रिक फिल्ड मोजणार आहे आणि उदाहरण दोन मध्ये सरफेस डायपोल मुळे असलेली इलेक्ट्रिक फिल्ड मोजणार आहे उदाहरण 2 मध्ये आपण असे उदाहरण हाताळायची एक युक्ती देखील शिकणार आहोत दोन्ही उदाहरणांमध्ये आपण काही मर्यादित प्रक्रिया करणार आहोत तर हे लेक्चर खूप उपदेशात्मक आणि महत्त्वाचे आहे डायपोल मुळे असलेली इलेक्ट्रिक फिल्ड मोजण्यासाठी आपण एक डायपोल घेणार आहोत जो दोन चार्जेसचा बनला आहे q आणि q जे एकमेकांपासून 2a एवढ्या अंतरावर आहेत तर डायपोल मोमेंटचे परिमाण असेल 2qa आणि या डायपोल मोमेंटची दिशा असेल वजा चार्ज पासून अधिक चार्ज पर्यंत p2qa तर p दिशा देईल वजा चार्ज पासून अधिक चार्ज पर्यंत जर मी हे डायपोल घेतले जे की ओरिजिन वरती आणि z डायरेक्शन मध्ये आहे नंतर मी चार्जेस घेईल वजा q हे वजा a वरती जेव्हा z बरोबर असते वजा a आणि अधिक q हे असते z बरोबर अधिक a वर आणि मी डायपोल मोमेंट p ला असे लिहू शकतो की हे बरोबर 2 q a z या दिशेने p2qaz आता अंततः याला डायपोल करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर आपण हे लिमिट घेणार आहोत लिमिट 'a' हे जात आहे 0 पर्यंत आणि q हे जात आहे इन्फिनिटी पर्यंत जेणेकरून प्रॉडक्ट qa हा मर्यादित राहील आणि तो बरोबर असेल p ची काही व्हॅल्यू जे त्याला पॉईंट डायपोल बनवतो तर आता आपण या पॉईंट डायपोल मुळे असलेल्या फिल्डचे मोजमाप करू मी पुन्हा सांगत आहे हा आहे माझा पॉईंट डायपोल अधिक q येथे बसलेले आहे आणि वजा q येथे आहे तर व्हेक्टर r वरती फिल्ड असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 q हा पॉझिटिव्ह चार्ज मला फिल्ड देईल q r वजा a Z डायरेक्शन मध्ये मी येथे हा घन लिहीत आहे आणि व्हेक्टर r वजा az वरती लिहीत आहे येथे पॉझिटिव्ह चार्ज मुळे फिल्ड असेल आणि निगेटिव्ह चार्ज मुळे असेल q r az भागिले r अधिक az यांचा घन Er14π0qr azr az3 qrazraz3 याला आणखी स्पष्ट करण्यासाठी मी येथे हा पॉईंट r काढतो हे आहे व्हेक्टर r वजा az आणि खाली येथे हे आहे r अधिक az आणि आपल्याला फिल्डचे मोजमाप करायचे आहे आणि अंततः आपण लिमिट q टाइम्स a गोइंग टू 0 मी डेनॉमिनेटरमध्ये या दोन कॉन्टिटीला विस्तारित करू शकतो तर आता आपण लिहूयात मॉड्यूलस r az मी येथे हे वजा देखील घेणार आहे जे की होईल r चा वर्ग अधिक a चा वर्ग 2 a r डॉट प्रॉडक्ट r युनिट व्हेक्टर z युनिट व्हेक्टर मधला जो की असेल कोसाइन थिटा या सगळ्यांचा ½ घात आणि वजा चिन्हा साठी हे येथे वजा होईल razr2a22arcosθ12 तर मी आता हे 0 घेणार आहे येथे a हे खूप खूप लहान आहे r पेक्षा आणि म्हणून आपण a चा वर्ग हा घटक दुर्लक्षित करणार आहोत आणि फक्त हा भागच ठेवणार आहोत तर बायनॉमियल थेरम नुसार मी हे अंदाजे r 1 अधिक वजा 2a भागिले r कोसाइन थिटा यांचा ½ घात असे लिहू शकतो raz≅r1±2arcosθ12 म्हणून आपण लिहू शकतो r अधिक वजा az यांचा घन बरोबर r चा घन 1 अधिक वजा 2a भागिले r कोसाइन थिटा यांचा 32 घात जे बायनॉमियल थेरम नुसार होईल r चा घन 1 अधिक वजा 2a भागिले r कोसाइन थिटा raz3r31±2arcosθ32≅r31±3arcosθ आणि म्हणून डायपल जो ओरिजिन वरती आहे r एवढ्या अंतरावर त्यामुळे असलेली फिल्ड असेल E बरोबर q भागिले 4 pi Epsilon 0 ब्रॅकेट मध्ये r व्हेक्टर वजा az भागिले r घन 1 वजा 3a भागिले r कोसाइन थिटा वजा मी हे वेगळ्या रंगाने लिहितो r अधिक az भागिले r घन 1 अधिक 3a भागिले r कोसाइन थिटा ब्रॅकेट पूर्ण Erq4π0r azr31 3arcosθ razr313arcosθ मी पुन्हा बायनॉमियल थेरम चा वापर करणार आहे आणि ज्या घटकांना जांभळा रंगाने वर्तुळ केले आहे त्यांना मी न्यूमरेटरला घेऊन जात आहे आणि या पूर्ण गोष्टीला मी अशा पद्धतीने लिहिणार आहे E बरोबर q भागिले 4 pi Epsilon 0 r चा घन मी r चा घन हा घटक बाहेर काढत आहे मग आता आत मध्ये शिल्लक राहील r वजा az टाइम्स 1 अधिक 3a भागिले कोसाइन थिटा वजा r अधिक az वेळा1 वजा 3a भागिले r कोसाइन थिटा Erq4π0r3r az13arcosθ raz1 3arcosθ मी पुन्हा विस्तारित करणार आहे फक्त फर्स्ट ऑर्डर पर्यंत ठेवून आणि मला काय मिळेल E बरोबर q भागिले 4 pi Epsilon 0 r चा घन r अधिक 3a भागिले r r व्हेक्टर कोसाइन थिटा वजा az वजा r अधिक 3a भागिले r r व्हेक्टर कोसाइन थिटा हे जे निळ्या रंगाने दाखवले आहे ते आहे सेकंड टर्म वजा az मी तपासून पाहतो मी जे करत आहे ते बरोबर आहे का Refer Time 0924 हो ते बरोबर आहे आणि जर आता मी हा घटक r व्हेक्टर r व्हेक्टर r वापरला तर मी E बरोबर लिहू शकतो q भागिले 4 pi Epsilon 0 r चा घन येथे हा घटक निघून जातो आणि आत मध्ये मला मिळेल 6 ar युनिट व्हेक्टर कोसाइन थिटा वजा 2aZ येथे 2a ला बाहेर काढून मी असे लिहू शकतो 2aq भागिले 4 pi Epsilon 0 3 कोसाइन थिटा r युनिट व्हेक्टर वजा Z Erq4π0r36arcosθ 2az2aq4π03cosθr z मला आता याला आणखी जनरल करायचे आहे आणि असे लक्षात येत आहे की p व्हेक्टर हा आहे 2 a q z आणि म्हणून 2 a q हे पहिल्या टर्म मध्ये मिसळून होईल 2 a q टाइम्स 3 कोसाइन थिटा r कोसाइन थिटा हा दुसरे काही नसून आहे Z डॉट r r युनिट व्हेक्टर तर मी याला असे लिहू शकतो की हे बरोबर 2 a q z ही पूर्ण टर्म z सोबत मिळून असेल p आणि लक्षात घ्या कि मी लिमिट घेत आहे जेथे a गो ज टू 0 आणि q गोज टू इन्फिनिटी तसेच 2 q a गोज टू p तर या सगळ्यांना एकत्र करून मी असे लिहू शकतो की E बरोबर p डॉट r 3 वजा p भागिले 4 pi Epsilon 0 r चा घन तर हे आहे ओरिजिन वरती असलेल्या डायपोलचे एक्सप्रेशन rr p4π0r3 कारण मी इथे डॉट प्रॉडक्ट घेत आहे तर त्याचा काही फारसा परिणाम होत नाही कारण डॉट प्रॉडक्ट मला ते कोसाइन थिटा आधीच देत आहे जर हा डायपोल एखाद्या पॉईंट वरती समजा r प्राईम वरती आहे तेव्हा हा r आपल्याला त्या पॉईंट पासूनचे अंतर देईल आणि मला E मिळेल 3 p डॉट युनिट व्हेक्टर r वजा r प्राईम युनिट व्हेक्टर च्या दिशेने युनिट व्हेक्टर r वजा r प्राईम वजा p भागिले 4 pi Epsilon 0 r वजा r प्राईमचा घन ज्याला मी स्पष्टपणे लिहू शकतो 3 p डॉट व्हेक्टर r वजा r प्राईम गुणिले व्हेक्टर r वजा r प्राईम कारण की मी येथे व्हेक्टरचा गुणाकार घेतला आहे येथे r वजा r प्राईम चा 5 वा घात याने भागाकार करणार आहोत p भागिले r वजा r प्राईम घन आणि नक्कीच येथे 1 भागिले 4 pi Epsilon 0 बाहेर असेल r rr rr r5 pr r3 जे पुढचे उदाहरण मला घ्यायचे आहे त्यासाठी मी गॉस लॉ वापरणार आहे आणि मला एक पॉझिटिव्हली चार्जड स्पियर घ्यायचा आहे ज्याच्यावरती निगेटिव्हली चार्जड स्पियर सुपरइम्पोझ झालेला आहे आणि या सुपरइम्पोझ रीजनची फिल्ड मला मोजायची आहे जेव्हा ते एकमेकांना वरती असतील तुम्ही असा विचार करू शकता की या ओव्हरलॅप रिजन मध्ये चार्ज डेन्सिटी नसेल रो 0 असेल कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस एकमेकांना कॅन्सल करतील यासोबतच तुम्ही असा देखील विचार करू शकता की हे पोकळ आहेत कारण इलेक्ट्रिकली याचा काही परिणाम होणार नाही तर अशा पद्धतीने आपण पोकळ असलेल्या जागेची देखील इलेक्ट्रिक फिल्ड मोजणार आहोत हा पोकळ भाग आहे जेव्हा हा बाहेरचा चार्ज एकीकडचा पॉझिटिव्ह असतो आणि दुसरी कडचा चार्ज हा निगेटिव्ह असतो तेव्हा ही दोन मध्य a एवढा अंतराने आपल्या जागेपासून हललेले असतात आणि शेवटी मी इथे लिमिट घेणार आहे जेथे हे दोन चार्ज खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांवरती आलेले असतील म्हणून ही निगेटिव्ह साईड निगेटिव्ह चार्जची थिन स्लाईस देईल आणि पॉझिटिव्ह साईड पॉझिटिव्ह चार्जची थिन स्लाईस देईल आणि तुम्ही हे बघू शकता की या मध्यभागात या चार्जेस चे परिमाण हे जास्त असेल आणि जसे तुम्ही या बाजूला जाता तसे ते नाहीसे होते आणि हा भाग हा पोकळ आहे येथे योग्य लिमिट घ्यावे लागेल लिमिट a हे जात आहे 0 पर्यंत आणि ही चार्ज डेन्सिटी रो जात आहे इनफिनिटी पर्यंत म्हणून सरफेस वरचा चार्ज हा फायनाईट राहतो मला सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन रो थिटा किंवा सिग्मा थिटा मुळे इलेक्ट्रिक फिल्ड मिळेल जी असेल कॉन्स्टंट गुणिले कोसाईन थिटा तुम्ही ते बघणार आहात तर पुन्हा मी येते लीमीटिंग प्रोसेस वापरणार आहे तर आपणही स्पियर घेऊयात युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी रो r असलेला हा प्रॉब्लेम तुम्ही बारावीला असताना सोडवलेला आहे जर येथे आपण गॉस लॉ वापरला आणि आत मध्ये r एवढ्या अंतरावर असलेली फिल्ड मोजली तर ती असेल rho r भागिले 3 Epsilon naught आपण हे आणखी स्पष्टपणे बघुयात E ds हे देते चार्ज इंक्लोजड भागिले Epsilon 0 जर मी हा आत मधला सरफेस E ds घेतला तर ते असेल E at r times 4 pi r चा वर्ग आणि चार्ज इंक्लोजड असेल 4 pi भागिले 3 rho r चा घन भागिले Epsilon 0 येथे 4 pi निघून जाईल r चा वर्ग देखील निघून जाईल आणि मला येथे फक्त r मिळेल म्हणून r वरती असलेली फिल्ड असेल त्या फिल्ड चे परिमाण असेल रो r भागिले 3 Epsilon 0 जर मी व्हेक्टर फिल्ड v E घेतली तर तिची डायरेक्शन ही रॅडिअल्ली आउट असेल आणि याचा वापर करून स्फेरिकल पोलार कॉर्डिनेटस लिहिले जातील रो व्हेक्टर r भागिले 3 Epsilon 0 ही असेल फिल्ड E dsQ0 Er 4πr24π3r30 Erρr30 Err30 आता आपण ज्या दोन चार्जेस विषयी बोलत होतो त्यांना सुपरइम्पोझ करूयात इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे निगेटिव्ह चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज जो r एवढ्या अंतरावर आहे तो फिल्ड देईल जी अशी रॅडिअल्ली बाहेर जात आहे जर मी निगेटिव्ह चार्ज कडे पाहिले तर ते मला फिल्ड देत आहे हे असे सेंटर कडे मी पुन्हा हे चित्र काढतो मी तिकडे एक पॉईंट घेतो इकडे इलेक्ट्रिक फिल्ड आहे पॉझिटिव्ह चार्ज मुळे असलेली आणि निगेटिव्ह चार्ज मुळे असलेली इलेक्ट्रिक फिल्ड येथे आहे जर मी याला व्हेक्टर r1 म्हटले आणि या व्हेक्टरला जो या पॉईंटपासून सेंटर कडे जात आहे आणि जेथे मी इलेक्ट्रिक फिल्ड मोजत आहे त्याला r2 म्हंटले तर या पॉईंट वरती असलेली इलेक्ट्रिक फिल्ड बरोबर असेल पॉझिटिव्ह चार्ज मुळे असलेली फिल्ड अधिक निगेटिव्ह चार्ज मुळे असलेली फिल्ड मी याला लिहित आहे रो r1 भागिले 3 Epsilon 0 आणि कारण की r2 हे आधीच इलेक्ट्रिक फिल्डच्या दिशेने आहे म्हणून मी याला लिहू शकतो अधिक रो r2 भागिले 3 Epsilon 0 या दोघांना एकत्र केल्यास मी रो भागिले 3 Epsilon 0 याला बाहेर घेतो आता उरेल r1 अधिक r2 हे r1 व्हेक्टर आहे हे r2 व्हेक्टर आहे या दोघांची बेरीज हा एक व्हेक्टर आहे ज्याचे परिमान या दोन स्पियरच्या केंद्रबिंदू मधील अंतर आहे आणि हा व्हेक्टर पॉझिटिव्ह चार्ज पासून निगेटिव्ह चार्ज पर्यंत आहे म्हणून मी याला असे लिहू शकतो रो व्हेक्टर a भागिले 3 Epsilon 0 हे खूप मनोरंजक उत्तर आहे Er130r23030r1r2a30 आता तुम्ही या दोन फिल्डच्या कॉन्ट्रीब्युशन कडे बघा जर मी हा निगेटिव्ह चार्ज इकडे घेतला आणि पॉझिटिव्ह चार्ज या पोकळ जागेमध्ये घेतला फिल्ड सगळीकडे सारखेच असेल ही निगेटिव्ह चार्ज पासून पॉझिटिव्ह कडे दर्शवली जात आहे आणि तिचे परिमान असेल रो a भागिले 3 Epsilon 0 इथे नमूद केले पाहिजे की या दोन डेन्सिटी सारख्या असाव्यात अशा पद्धतीने या वरती काम केले जाते आणि याची दिशा पॉझिटिव्ह चार्जच्या मध्यापासून ते निगेटिव्ह चार्जच्या मध्यापर्यंत असेल हा खूप इंटरेस्टिंग रिझल्ट आहे कारण तुम्ही काहीही केले तरी या पोकळ जागे मधली फिल्ड हि कॉन्स्टंट राहते आता आपण सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेली फिल्ड काढणार आहोत आता मी दोन स्पियर घेणार आहे जे बऱ्याच प्रमाणात एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले असतील आणि a एवढ्या छोट्या घटकाने स्थलांतरित झालेली असतील हे त्यांचे मध्य आहेत आता आपण बघुया की या रिजन मध्ये किती चार्ज आहे कारण की मी येथे आता स्पेरिकेल पोलार को ऑर्डिनेट वापरणार आहे तर मी येथे व्हर्टिकल डायरेक्शन चा वापर करणे जास्त उपयोगाचे असेल हा या दोन स्पियरचा मध्य आहे कारण या दोघांमधील अंतर फारच कमी आहे म्हणून मी हे सामायिक मध्य आहे असे घेतले तरी चालेल आणि मला या व्हॉल्युम मधील चार्ज मोजायचा आहे लक्षात घ्या हा व्हॉल्युम एलिमेंट किती आहे हा छोटा व्हॉल्युम एलिमेंट dv हा असेल a जो या स्पियर च्या त्रिज्येपेक्षा खूप खूप खूप छोटा असेल खरं म्हणजे आपण त्याला a टेण्ड्स टू 0 असे म्हणू शकतो म्हणून मी याला असे लिहू शकतो R चा वर्ग d कोसाईन थिटा d phi dr येथे dr आहे रेडियल डायरेक्शन मध्ये असलेले अंतर dr आता मी इथे पुन्हा हा व्हॉल्युम एलिमेंट घेणार आहे हे अंतर dr आहे हे किती आहे आठवून बघा की आपण काय सांगितले होते आपण सांगितले होते की हे a एवढे अंतर आणि हे स्थलांतरित झाले आहे हे अंतर a आहे हे अंतर a आहे आणि हे dr आहे हा कोन थिटा आहे तुम्ही बघू शकता की हे dr आहे a कोसाईन थिटा तर मी हा छोटा व्हॉल्युम एलिमेंट असा लिहू शकतो की R चा वर्ग d कोसाईन थिटा d phi टाइम्स a कोसाईन थिटा acosθ आणि म्हणून या रिजन मधला चार्ज असेल dQ जो बरोबर असेल रो डेन्सिटी कोसाईन थिटा मला इकडे हे a देखिल घेऊ द्यात गुणिले R चा वर्ग d कोसाईन थिटा d phi हे आठवून बघा की आपल्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण सांगितले होते की हा म्हणजेच आहे रॅडियल डायरेक्शन मध्ये असलेला एरिया एलिमेंट या स्पियर साठीचा म्हणूनच हे असेल a रो कोसाईन थिटा ds ds तर आता माझ्याकडे काय स्थिती आहे मला असे वाटते की हा एक स्पियर आहे पॉझिटिव्ह चार्ज हा येथे आहे जो असेल a रो कोसाईन थिटा ds ज्याला मी सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा टाइम्स ds असे लिहू शकतो येथे सिग्मा हा थिटा वर अवलंबून असेल आणि सिग्मा थिटा बरोबर असेल रो a कोसाईन थिटा लिमिट a टेण्ड्स टू 0 आणि रो टेण्ड्स टू इन्फिनिटी असेल यामुळे रो a हे होईल सिग्मा 0 म्हणून मी इथे लिहू शकतो सिग्मा थिटा बरोबर सिग्मा 0 कोसाईन थिटा 0cosθ पण हे दोन स्थलांतरित झालेले स्पियर आहेत तर येथे फिल्ड कशी दिसेल फिल्ड ही या डिस्प्लेसमेंट च्या डायरेक्शन मध्ये असेल पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत आणि म्हणून आठवून बघा की या आधी आपण इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फिल्ड काढली होती ती होती रो a भागिले 3 Epsilon 0 जे की होईल रो a हे Z डायरेक्शन मध्ये असेल भागिले 3 Epsilon 0 पण आपण आत्ताच पाहिले की रो a म्हणजेच आहे सिग्मा 0 म्हणून हे असेल सिग्मा 0 भागिले 3 Epsilon 0 वजा z डायरेक्शन मध्ये तर आपण सारांश काय सांगू शकतो आपण असे सांगू शकतो की जर माझ्याकडे एक स्पेअर आहे ज्याच्यावर सिग्मा हा एखाद्या एक्सिस च्या कोनावरती अवलंबून असेल जर तुम्ही त्या अक्सिस च्या दूर गेलात थिटा एवढ्या कोनाने जर सिग्मा थिटा बरोबर सिग्मा 0 कोसाईन थिटा आहे तर हे पॉझिटिव्ह असेल इकडे सगळीकडे आणि हे दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह असेल जास्तीत जास्त हे एक्सिस वरती असेल आणि नंतर ते गायब होऊन जाईल आणि ते 0 होईल नंतर इलेक्ट्रिक फिल्ड E ही आत मध्ये कॉन्स्टंट असेल आणि आपण तिला लिहू शकतो सिग्मा 0 भागिले 3 Epsilon 0 जी की पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत असेल हाय खूप महत्त्वाचा निष्कर्ष आहे येथे तुम्ही आणखी हे पण शिकलात की दोन चार्ज डिस्ट्रीब्यूशन मध्ये गॉस थेरम कसा वापरायचा जो तुम्हाला सरफेस चार्ज डेन्सिटी देतो आणि तुम्हाला स्पेअर च्या आत मध्ये कॉन्स्टंट फिल्ड भेटते